नमस्कार गेल्या व्याख्यानात आपण विविध जोडण्यांच्या विविध पैलूंवर चर्चा केली आहे ज्यात रिवेट जोडणी बोल्ट जोडणी आणि अर्थातच वेल्डेड जोडणीसमाविष्ट आहे मी काहीही चर्चा केलेली नाही आणि आजकाल रिवेट कनेक्शन परिपूर्ण होत असल्याने मी लक्ष केंद्रित केले नाही मी बोल्टच्या जोडणीवर तपशीलवार आणि बोल्टच्या बाबतीत लक्ष केंद्रित केले आहे जेव्हा आपण रचना करणार असतो तेव्हा आपल्याला काही विशिष्ट संज्ञा माहित असणे आवश्यक आहे आज चर्चा केलेली मी विशेषतः बोल्ट जोडणीबद्दल चर्चा करेन जिथे भिन्न आहेत आपण चर्चा केलेल्या बोल्ट जोडण्यांच्या नमुन्यात आणि बोल्ट जोडण्यांच्या वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये ताकद कशी बदलत आहे यावर चर्चा केली जाईल आता बोल्ट जोडणीच्या बाबतीत किंवा वेल्ड जोडणीच्या बाबतीतही आपल्या कडे वेगळे आहे बोल्ट आणि प्लेट्सच्या व्यवस्थेनुसार आपण बोल्टची रचना करू शकतो लोड ट्रान्समिशनच्या पद्धतीनुसार आपण पुन्हा बोल्टची ताकद शोधू शकतो आपल्याला रचना करावी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गातील लोड चे स्वरूप आणि स्थान यावर अवलंबून आहे आणि लोड चे स्थान देखील रचना प्रक्रियेवर अवलंबून असते आता बोल्टच्या मांडणीवर अवलंबून येताना आपण पाहू शकतो की आपल्याकडे दोन प्रकार आहेत सांधे आपण बनवू शकतो एक म्हणजे लॅप जॉइंट दुसरा म्हणजे बट जॉइंट तर लॅप जॉइंटच्या बाबतीत आपल्या कडे आहे आपण यापूर्वी देखील पाहिले आहे की आपण एकच बोल्टिंग साखळी बोल्टिंग आणि स्टॅगर्ड बोल्टिंग बनवू शकतो आणि बट जॉइंटच्या बाबतीत अशाच प्रकारे आपण सिंगल बोल्टिंग चेन बोल्टिंग आणि स्टॅगर्ड करू शकतो बोल्टिंग तर वेगवेगळ्या बोल्टिंग पॅटर्नकडे येऊया प्रथम आपण साखळी बोल्टिंगकडे येऊया जर आपण लॅप जॉइंटचा विचार केला तर साखळीचे बोल्टिंग कसे दिसते ते पाहूया

लॅप जॉइंटच्या बाबतीत आधी पहा की दोन प्लेट्स एकत्र आच्छादित आहेत आणि त्यांना जोडलेले आहेत बोल्ट रिवेट किंवा वेल्डिंग सारख्या जोडणीचा वेगळा मार्ग म्हणून याला लॅप म्हणतात साखळी बोल्टिंगचा बोल्ट त्याच ओळीत असेल आणि स्तंभ बोल्ट मी सांगितल्याप्रमाणे असा असेल याला गेज म्हणतात आणि जर फोर्स पी सक्रिय असेल तर याला पिच म्हणतात या दिशेने अशा प्रकारच्या बोल्टिंगला चेन बोल्टिंग म्हणतात आता येथे तुम्ही चेन बोल्टिंगच्या बाबतीत पाहता मी नंतर तपशीलवार चर्चा करेन की ते करू शकते अशा प्रकारे अयशस्वी झाल्यास चेनच्या बाबतीत अशा प्रकारे प्लेटमध्ये काळजी घेण्यात अयशस्वी होऊ शकते बोल्टिंग हे होऊ शकते आता झिग झॅग बोल्टिंगच्या बाबतीत जर स्थिती झिग झॅग पद्धतीने असेल तर आपल्या ला येथे बोल्टिंग आहे तर पुन्हा येथे असू शकते या दिशेने अपयश येऊ शकते त्यामुळे ते वेगळ्या प्रकारे होऊ शकते असे घडते म्हणजे घडण्याचा हा आणखी एक मार्ग आहे म्हणून आपल्याला काय आहे याची गणना करावी लागेल सर्वात कमकुवत विभाग आणि त्यानुसार आपल्याला जोडणीची सर्वात कमी ताकद मोजावी लागेल आणि मग आपल्याला आवश्यकता शोधावी लागेल आणि याला झिग झॅग बोल्टिंग म्हणतात आपल्या कडे आणखी एक बोल्टिंग आहे ज्याला डायमंड बोल्टिंग म्हणतात या ठिकाणी बोल्ट संख्या आहेत बोल्ट मध्यभागी उजव्या बाजूला असतात म्हणून याला डायमंड बोल्टिंग म्हणतात अशा प्रकारे अयशस्वी झाल्यामुळे त्याचे अपयश अशा प्रकारे घडू शकते ज्या प्रकारे ते अयशस्वी होऊ शकते आणि सामान्यतः आपण डायमंड बोल्टिंगला प्राधान्य देतो कारण ते अधिक कार्यक्षम आहे आता जसे मी सांगितले की बोल्टच्या व्यवस्थेनुसार जर आपल्याला एक सिंगल असल्याचे दिसले तर बोल्ट लॅप जॉईंट सिंगल बोल्ट लॅप जॉईंट म्हणजे फक्त एक बोल्ट आहे बरोबर d योजना आपण पाहणार आहोत की या सिंगल बोल्ट लॅप जॉईंटसारखी एक रेषा असू शकते बरोबर मग ट्रिपल बोल्ट लॅप जॉइंट डबल बोल्ट लॅप जॉइंटमध्ये देखील ट्रिपल बोल्ट असू शकतो याचा अर्थ असा की येथे आपण तीन स्तंभांमध्ये तिहेरी बोल्ट केलेले आहे ते म्हणजे नंतर सिंगल बोल्ट केलेले एक कव्हर बट सांधे आपल्याला बट सांधे माहित आहेत ज्याचा अर्थ दोन प्लेट्स जेव्हा एकाच प्रतलात जोडल्या जातात एका अतिरिक्त प्लेटला याला बट म्हणतात आणि नंतर या प्रकारच्या सांध्याला बट जॉइंट म्हणतात येथे आपल्या कडे या जाडीची कव्हर प्लेट आहे आपल्या कडे कव्हर प्लेट आहे आणि येथे एक बोल्ट आहे येथे आणखी एक बोल्ट आहे म्हणूनच प्रत्येक प्लेटमध्ये आपल्या कडे बोल्टची एकच रो असते म्हणूनच त्याला सिंगल बोल्ट सिंगल कव्हर बट जॉइंट म्हणतात आणि जर आपल्या आणि खाली दोन कव्हर असतील तर याला सिंगल बोल्ट म्हणतात कारण प्रत्येक प्लेटमध्ये एक बोल्ट सिंगल बोल्ट डबल कव्हर बट जॉइंट बरोबर त्याचप्रमाणे येथे आपण करू शकतो डबल बोल्ट डबल कव्हर बट जॉइंट म्हणा कारण आपल्या कडे दोन कव्हर आहेत आणि प्रत्येक प्लेटमध्ये ही एक प्लेट आहे ही प्रत्येक प्लेटमधील दुसरी प्लेट आहे दोन बोल्टच्या दोन ओळी आहेत बोल्ट आहेत म्हणूनच त्याला डबल बोल्ट डबल कव्हर बट जॉइंट म्हणतात आता लोड ट्रान्समिशनच्या पद्धतीनुसार आपण सिंगल शिअर डबल शिअर किंवा अनेक शिअर परिभाषित करू शकतो

म्हणून जेव्हा एकच शिअर येथे येते तेव्हा दोन प्लेट्स एकत्र जोडल्या जातात तेव्हा आपल्याला दिसते की ही एक प्लेट आणि दुसरी प्लेट आहे आणि ती बोल्टद्वारे संयुक्त आहे तर फक्त एक शिअर प्रतल तेथे आहे का म्हणूनच याला सिंगल शिअर म्हणतात आणि या ठिकाणी जर आपण ते पाहिले तर शिअर प्रतल येथे आहे जेथे ते अयशस्वी होऊ शकते दुसरे शिअर प्रतल येथे आहे जेथे ते अयशस्वी होऊ शकते याला दुहेरी शिअर म्हणतात आणि तुम्हाला दिसेल की जर P हा या प्लेटमधील फोर्स असेल तर ती P ने 2 ने विभाजित केली जाईल आणि P बाय 2 आणि एकाधिक शिअ र म्हणजे जर ते बोल्टने जोडलेले असेल आणि जर संख्या असेल तर प्लेट्सची संख्या शिअर पट्ट्यांची संख्या दोन आहे तर त्याला एकाधिक शिअर म्हणतात तर येथे आपल्याला एक दोन तीन शिअर प्लेट्स उजवीकडे आणि समतोल समीकरणावरून दिसते आपण हे या दिशेने पाहतो ते P असेल 2 P बाय 2 ने आणि या दिशेने ते P बाय 2 P बाय 2 असेल आता भारांचे स्वरूप आणि स्थान यावर अवलंबून आपण विविध प्रकार देखील शोधू शकतो डायरेक्ट शिअर इसेंट्रीक जोडणी शुद्ध मोमेंट जोडणी आणि मोमेंट यासारखे जोडणी शिअर जोडणी म्हणजे चार प्रकारचे शिअर जोडणी आपण त्याचा प्रकारआणि स्थानानुसार पाहू शकतो ते कसे दिसते ते पाहूया उदाहरणार्थ डायरेक्ट शिअर जोडणीच्या बाबतीत आपण पाहू शकतो की जर दोन प्लेट्स एकत्र आच्छादित असतील तर या प्रकारच्या जोडणीला डायरेक्ट शिअर जोडणीं म्हणतात तर जेव्हा अशा प्रकारची स्थिती येईल तेव्हा आपण त्यानुसार बोल्टची रचना करू शिअर मुळे ते अयशस्वी होऊ शकते जेणेकरून आपण जोड ची ताकद शोधू शकू पुढे ईसेंट्रिक जोडणी म्हणजे जेव्हा बीम आणि स्तंभ असतात उदाहरणार्थ एक स्तंभ बीम घटकाशी जोडलेला आहे आणि आपल्या कडे येथे एखादा सदस्य गुसेटद्वारे जोडला जाऊ शकतो जर आपल्याकडे येथे लोड P असेल तर आपण इसेंट्रीसिटी e करू शकतो आणि जर ते बोल्टद्वारे जोडलेले असेल तर असे जोडणीचा प्रकाराला क्षण लागू करतो कारण ही एक इसेंट्रीक जोडणी आहे तर येथे इसेंट्रीक जोडणीसाठी आपण पाहू की बोल्ट मध्ये डायरेक्ट लोड टाकेल दिशा P भागिले n तर जर n ही बोल्टची संख्या असेल आणि प्रत्येक बोल्टवर फोर्स येईल P भागिले n आणि मोमेंट देखील असेल P गुणिले e मोमेंट असेल तर या मोमेंट मुळे वाकण्याचा स्ट्रेस विकसित होईल आणि बोल्टवरील त्या विशिष्ट स्ट्रेस मुळे तो वेगवेगळ्या दिशेने विकसित होईल आणि या ठिकाणी तो विकसित होईल अशा प्रकारे जर ते मध्यभागी असेल तर माफ करा या ठिकाणी ते केंद्रापासून अशा प्रकारे लंब विकसित होईल या ठिकाणी ते अशा प्रकारे विकसित होत असेल तर हे अशा प्रकारे घडेल ज्याला इसेंट्रिक जोडणी म्हणतात आणखी एक प्रकरण आहे ज्याला प्युअर मोमेंट कनेक्शन म्हणतात तर यासाठी कधीकधी दोन सदस्य प्युअर मोमेंटशी जोडलेले असतात उदाहरणार्थ असे म्हणाहे P आहे आणि हे देखील P आहे म्हणजे सममितीय लोडिंगमधून e आहे जोडणीमध्ये मोमेंट विकसित केला जाईल म्हणून याला प्युअर मोमेंट जोडणी म्हणतात मग मोमेंट शिअर जोडणी मोमेंट शिअर जोडणीच्या बाबतीत समजा स्तंभ हा I विभाग असू शकतो आणि आपल्याक डे एक कंस आहे आणि हे अशा प्रकारे जोडलेले आहे तर ते या टप्प्यात जोडलेले आहे बरोबर तर बोल्टिंग अशा प्रकारे असेल तर या ठिकाणी मोमेंट आणि शिअर हे विकसित केले जाईल ई हे पी आहे म्हणून क्षण आणि कातरणे विकसित केले जाईल म्हणून याला क्षण कातरणे जोडणे म्हणतात आता आपण विविध प्रकारच्या अपयशांबद्दल चर्चा करू कारण आपण केव्हा रचना करणार आहोत एक बोल्ट जेव्हा आपण बोल्टची ताकद किंवा जोडणीची ताकद शोधणार असतो एक छिद्र आपल्याला अपयशाचे प्रकार काय आहेत हे शोधावे लागेल आणि त्यांची व्यवस्था करावी लागेल अपयश गणितीय समीकरणे कोणती विकसित केली जातात आणि आपण त्यांची गणना कशी करू ताकद म्हणून जर आपण बोल्ट जॉइंटचे अपयश पाहिले तर आपल्याला दिसेल की अपयश अशा प्रकारे येऊ शकते एक म्हणजे बोल्टच्या बोल्ट शिअर फेल्युअरचे शिअर फेल्युअर आणि नंतर त्याचे फेल्युअर दुसरा बोल्ट म्हणजे बोल्टचे टेन्साइल फेल्युअर त्यामुळे हे तीन प्रकारचे फेल्युअर येऊ शकतात बोल्टच्या बाबतीत त्याचप्रमाणे प्लेट देखील शियर फेल्युअर बेअरिंग फेल्युअर आणि टेन्साइल वापरते अपयश म्हणून आपल्याला भिन्न अपयश आणि भिन्न अपयशाची किमान ताकद पाहावी लागेल बोल्टची ताकद असेल तर अशा प्रकारे आपण बोल्टच्या ताकदीची गणना करतो आधी समजा आपण अशा अपयशाकडे येऊ ज्याला शियर फेल्युअर म्हणतात त्यामुळे हे शियर फेल्युअर आहे एकच शियर आणि दुहेरी शियर असलेल्या वेगळ्या केससाठी आता जर तुम्हाला एकच शिअर दिसले तर म्हणजे दोन प्लेट्समध्ये फक्त एक शिअर प्लेन आहे फक्त एक शिअर प्लेन आहे म्हणूनच याला सिंगल शियर फेल्युअर म्हणतात त्यामुळे शियरमुळे फेल्युअर कसे येऊ शकते या टप्प्यावर तो अयशस्वी होऊ शकतो मग दुहेरी शिअर बाबतीत आपल्याकडे दोन प्लेन आहेत दोन शिअर प्लेन ही एक शिअर प्लेन आहे दुसरे शिअर प्लेन हे आहे एक थ्रेडेड भागातून जात आहे तर दुसरा त्यातून जात आहे तर येथे असे होऊ शकते म्हणजे दुहेरी शिअर अयशस्वी होऊ शकते म्हणून गणना करताना एकाच शिअर मुळे किंवा दुहेरी शिअर मुळे बोल्टची शक्ती शिअर स्ट्रेंथ माहित असणे म्हणजे प्लेट्स कशा जोडलेल्या आहेत हे आपल्याला जाणून घेतल्यानंतर जाणून घ्यावे लागेल की आपण एकच शिअर असेल की दुहेरी शिअर असेल हे शोधून काढावे लागेल दुहेरी शिअर स्ट्रेंथ मोजली गेली तर त्यानुसार स्ट्रेंथ अशा प्रकारे मोजली जाईल आता जर आपल्याला आणखी काही फेल्युअर दिसले तर आपण सिंगल शियर आणि डबल शियरमध्ये शियर फेल्युअर दाखवले आहे आता आपण प्लेट आणि बोल्ट बेअरिंग फेल्युअरवर ते कसे घडते ते पाहू जर दोन प्लेट्स जोडलेल्या असतील आणि हा एक बोल्ट असेल तर प्लेटवरील बेरिंगमुळे ते अयशस्वी होऊ शकते म्हणजे ते क्रशिंगसारखे अयशस्वी होऊ शकते तर हा एक प्रकारचा फेल्यु अर आहे ज्याला प्लेट बेअरिंग फेल्युअर प्लेट आणि बोल्टवर बेअरिंग म्हणतात आणखी एक प्रकारचे अपयश चित्रात येऊ शकते ज्याला शीअर टियर आउट ऑफ प्लेन म्हणतात याचा अर्थ असा आहे की हे काहीसे असे दिसेल की हे प्लेन च्या शिअर टि य र आउट करीत आहे त्यामुळे जेव्हा फोर्स पी या दिशेने असते तेव्हा अशा प्रकारचे फेल्युअर देखील येऊ शकते आणखी एक फेल्युअर येऊ शकते ज्याला प्लेटचे टेन्शन फेल्युअर म्हणतात कारण जेव्हा दोन प्लेट्स तणावाखाली असतातआणि आपण त्या बाजूने छिद्र घालून बोल्टद्वारे जोडणार आहोत प्लेटचा छिद्र लाईन टेन्शन अयशस्वी होऊ शकतो समजा आपल्याकडे येथे बोल्ट आहे आता काय होते हे अशा प्रकारे अयशस्वी होऊ शकते अशा प्रकारे अयशस्वी झाल्यामुळे दोन प्लेट्स अशा प्रकारे फुटू शकतात याला टेन्शन फेल्युअर म्हणतात प्लेटचे टेन्शा फेल्युअर बरोबर तर हे आणखी एक अपयशाचा प्रकार आहे म्हणून बोल्ट सांध्यांच्या अपयशाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहत आहोत आणि आणखी एका फेल्यूअर ला ब्लॉक शीअर फेल्युअर म्हणतात हे यामध्ये घडू शकते असे म्हणतात की एक प्लेट दुसर्या प्लेटशी जोडलेली आहे उदाहरणार्थ गुसेट प्लेट आणि फोर्स P आता कार्य करीत आहे जर बोल्ट असे असतील तर हा एक टेन्शन घटक आहे आणि तो म्हणतो की हे एक टेन्शन घटक आहे आणि ही गसेट प्लेट आहे म्हणून हा ब्लॉक शियर फेल्युअर अशा प्रकारे होऊ शकतो हे एक छिद्र ते अयशस्वी होऊ शकते हा एक मार्ग आहे किंवा माफ करा हा एक मार्ग आहे किंवा आपल्याकडे हा दुसरा मार्ग आहे त्यामुळे याला ब्लॉक शियर फेल्युअर म्हणतात

आता आपल्याला बोल्टचा वापर करून कार्यक्षम जोडणीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील एक म्हणजे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन मुळे टेन्साईल स्ट्रेंथ मधे लक्षणीय घट होते म्हणून आपल्याला स्ट्रैस ची कॉन्सन्ट्रेशन टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल मग जॉइंट सैल बसल्याने त्याचा कडकपणा कमी होऊ शकतो ज्यामुळे जास्त विक्षेपण होऊ शकते म्हणून त्याची काळजी घ्यावी लागेल म्हणजे आपल्याला बोल्ट योग्यरित्या घट्ट करावे लागतील जेणेकरून सैल बसू नये आणि जॉइंट लगेच घट्ट होऊ नयेत नंतर नट चे कंपन किंवा सैल होणे ज्यामुळे संरचनेची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते कंपनामुळे किंवा त्यामुळे ते उद्भवू शकते म्हणून याची काळजी घ्यावी लागेल म्हणजे आपल्याला बोल्टचा वापर करून सांध्याची रचना लक्षात ठेवावी लागेल आणि अक्षीयरित्या भारित सदस्यांच्या अंतर्गत सांध्याची रचना करण्यासाठी आपल्याला काही निकष लक्षात ठेवावे लागतील सर्वप्रथम प्लेट्स आणि गसेट प्लेट्स आवरणावरील साहित्य जतन करण्यासाठी सांध्याची लांबी शक्य तितकी कमी असावी उदाहरणार्थ समजा आपल्या कडे वेगवेगळ्या प्रकारच्या घटका शी जोडलेली गसेट प्लेट आहे एक ट्रस घटक अशा प्रकारे जोडलेला आहे आता तो एका बिंदूवर भेटत आहे ठीक आहे कोन विभागामध्ये cg हा आणखी एक घटक यातून जात आहे त्यामुळे आपल्याला त्यात सामील व्हावे लागेल

अशा प्रकारे की प्रत्येक घटका चा cg एका विशिष्ट बिंदूमधून जातो अन्यथा इसेंट्रीसिटी तेव्हा उत्कटतेमुळे निर्माण झालेला क्षण चित्रात येऊ शकतो तर दुसरा घटक म्हणतो असे समजा दुसरा घटक या अधिकाराद्वारे संयुक्त आहे म्हणून अशा प्रकारच्या संरचनेत सामील होऊन आपण तर मग आपण कसे जॉइंट करू असे जोडणे शक्य आहे उदाहरणार्थ येथे एक आडवा घटक आहे असे म्हणा हे पाहण्यासाठी की सर्व घटका चे cg एका विशिष्ट बिंदूवर बैठक घेत आहेत आणि सामुग्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी जॉइंट ची लांबी शक्य तितकी कमी असावी याचा अर्थ असा आहे की आपल्याला या संरचनेमध्ये गुसेट प्लेटच्या माध्यमातून जोडावे लागेल आता जर येथे बोल्टची संख्या जास्त असेल तर आपण त्याची लांबी कमी करू शकणार नाही सांधे म्हणजे गुसेट प्लेटसाठी आवश्यक असलेल्या सामग्रीचे प्रमाण आपण कमी करू शकत नाही म्हणूनच आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जॉइंट ची लांबी शक्य तितकी कमी असावी आणखी एक गोष्ट जी मी सांगत होतो ती म्हणजे सर्व घटक ज्या जॉइंट मध्ये एकत्रा येतात केवळ एकाच बिंदूवर जुळतात याचा अर्थ असा की केवळ एकच बिंदू जुळला पाहिजे अन्यथा जॉइंट स्थितीच्या बाहेर वळतील एकसमान स्ट्रेस वितरणासाठी जॉइंट च्या दिशेने बोल्टची संख्या हळूहळू वाढवली पाहिजे जर तुम्हाला आठवत असेल की हिऱ्याच्या बोल्टिंगसाठी आपण हिऱ्याला प्राधान्य देतो तर मी बोल्टमध्ये एक आकृती दाखवली आहे बोल्टची संख्या मध्यभागी वाढवली जाईल ठीक आहे मग अशी व्यवस्था पाहिज की पिच चे मोजमाप आणि काठावरील अंतराची आवश्यकता पूर्ण केली पाहिजे म्हणजे पीच चे अंतर किती असेल गेज चे अंतर किती असेल एज अंतर काय असेल सर्व गोष्टींचे समाधान करणे आवश्यक आहे पुढील म्हणजे जॉइंट ची स्ट्रेंथ बोल्टच्या छिद्रांमुळे कमी होते त्यामुळे बोल्टच्या छिद्रांमुळे क्षेत्रफळाची घट कमी करता येते झिग झॅग फॉर्म किंवा डायमंड च्याआकाराची ची व्यवस्था करून जर आपण व्यवस्था केली तर अशा प्रकारे बनवावे जेणेकरून स्ट्रेंथ वाढवता येईल त्यामुळे थोडक्यात बोल्टचा वापर करून जोडणीची रचना करताना आपल्याला काही निकष लक्षात ठेवावे लागतील एक म्हणजेजॉइंट ची लांबी शक्य तितकी कमी असली पाहिजे जर आपण बोल्टचा व्यास वाढवला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात बोल्टची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल जेणेकरून छिद्रांची संख्या कमी होईल त्यामुळे टेन्साईल स्ट्रेंथ जास्त होते तसेच कमी संख्येमुळे बोल्टच्या तुलनेत जॉइंट ची लांबी कमी असेल आणि त्यामुळे गुसेट प्लेटला जोडणे आवश्यक आहे प्लेट्स कमी असतील त्यामुळे गुसेट प्लेट्सचे प्रमाण याद्वारे कमी केले जाऊ शकते आणखी एक गोष्ट म्हणजे एका टप्प्यावर होणाऱ्या घटका च्या बैठकीची रचना अशा प्रकारे केली पाहिजे की सर्व घटका चे cg एका विशिष्ट बिंदूवर जुळत आहेत अन्यथा इसेंट्रीसिटी मुळे अतिरिक्त मोमेंट निर्माण होऊ शकतो जो आपण देखील लक्षात ठेवला पाहिजे आणखी एक महत्त्वाची गोष्टी आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपण पिच आणि एज अंतर पूर्ण करत आहोत की नाही योग्य प्रकारे पिच आणि एज आणि गेज अंतर कारण कोडल तरतुदींनुसार आपल्याला करावे लागेल किमान पिच आणि कमाल पिच चा विचार करा त्यामुळे पिच चे अंतर जे काही असेल ते आपण देऊ त्याच्यामध्ये आपण असायला हवे हेही आपल्याला लक्षात ठेवायला हवे त्यामुळे यासह मी आजचे व्याख्यान संपवताना पुन्हा एकदा असे म्हणू इच्छितो की जेव्हा आपण बोल्ट जोडणीची रचना करू तेव्हा आपल्याला कोणत्या प्रकारचे जोडणी हाताळणार आहेत हे लक्षात ठेवावे लागेल आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचा भार येऊ शकतो आणि आपण लॅप जॉईंट किंवा बट जॉईंटसाठी जात आहोत की नाही मग आपण इसेंट्रिक जोडणीसाठी जात आहोत की कॉन्सन्ट्रीक जोडणीसाठी त्या जोडणी आपल्याला पाहावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला बाहेरच्या फोर्स ची गणना करावी लागेल आणि मग एकदा आपल्याला बोल्टची ताकद मिळाली की आपल्याला बोल्टची ताकद शोधावी लागेल बोल्टची संख्या आणि पिच साठी कोडल तरतुदींच्या वापरासह त्यानुसार रचना करू शकतो पिच अंतर एज अंतर आणि गेज अंतर पुढील व्याख्यानात आपण वेगवेगळ्या फेल्युअर मुळे होणाऱ्या बोल्टच्या ताकदीवर चर्चा करू म्हणजे भिन्न पैलू जसे की शियरिंग फेल्युअर टियरिंग फेल्युअर होणे बोल्टची ताकद किती असेल आपण कोडल तरतुदींनुसार गणना करू खूप खूप धन्यवाद